तर जेव्हा आपण कर्ववर आधारित सरळ रेषेचा अंदाज घेत असतो तेव्हा आपण काय करत असतो तर सामान्य शब्दांत या सर्किटचे समीकरण R f होते आणि डायोडच्या विशिष्ट बाबतीत f हे IS असे होते आता मी असे म्हणू शकतो की मी सोडवित असलेला पहिला सोल्यूशन किंवा ऑपरेटिंग पॉईंट VS VS0 आहे तर याचा अर्थ असा आहे की येथे या निळ्या रंगामध्ये जे कॅल्क्युलेशन केले आहे ते जेव्हा VS VS0 होतो यासाठी आहे ते काय आहे याने फरक पडत नाही ही मी मोजलेली पहिली गोष्ट आहे तर हा VS0 आहे आणि हा VS0R आहे आणि हे ऑपरेटिंग पॉईंट सोल्यूशन किंवा ओरिजिनल सोल्यूशन आहे मी त्या व्हॅल्यूजला VD0 आणि ID0 असे म्हणतो तर डायोडचा ऑपरेटिंग पॉईंट हे VD0 आणि ID0 आहेत आणि हे नॉनलिनियर विश्लेषणाद्वारे मिळवावे लागेल आणि हे सहसा संख्यात्मक असते आणि मी असे म्हणू शकतो की ऑपरेटिंग पॉईंटवर डायोड वेज VD0 आहे ते मी असे दर्शविले डायोड करंट ID0 आहे आपण आधी उदाहरण घेतले आहे ज्यामध्ये IS हा 10 15 A आणि VS हा 5 7 V आणि R हा 5 KΩ होता तर VD0 हा 0 716 V इतका मिळाला आणि ID0 हा अंदाजे 1mA होता म्हणून हे मला अंकीय विश्लेषणातून प्राप्त झाले आणि ते म्हणजे ऑपरेटिंग पॉईंट आता असे म्हणूया की आपल्याकडे VS चे भिन्न मूल्य आहे आणि मी VS चे नवीन मूल्य VS0 आहे असे म्हणतो आणि त्याचबरोबर काही लोअर केस vS हे सुद्धा असेल म्हणजे याचा अर्थ असा की नवीन VS जुन्या मूल्याचे प्रतिनिधित्व करते आणि वाढीचे लोअर केस vS मी नेहमीच हे करू शकतो म्हणजे माझे VS चे मूळ मूल्य 5 7V आहे जर VS 6 7V मध्ये बदलले तर मी म्हणेन की ही 5 7V मध्ये झालेली 1V वाढ आहे मी हे कोणत्याही VS साठी असे करू शकतो आणि त्याचप्रमाणे मी या सर्किटमधील प्रत्येक कॉन्टिटी या पद्धतीने दाखवू शकतो ते म्हणजे ओरिजनल डायोड व्होल्टेज म्हणजे ऑपरेटिंग पॉईंट डायोड व्होल्टेज अधिक डायोड व्होल्टेज मधील वाढ सर्व कॉन्टिटी हे मूळ मूल्य म्हणून दर्शविले जाते ते ऑपरेटिंग पॉईंट अधिक ऑपरेटिंग पॉईंटमधील वाढ असे असेल तर आता मी या व्याख्येच्या दृष्टीने सर्व इक्वेशन लिहू शकतो तर माझ्याकडेR IS होता ऑपरेटिंग पॉईंट अर्थातच समीकरण पूर्ण करते म्हणून R IS असे होईल आणि नवीन मूल्य हे देखील पूर्ण करते जे VS0 vS आहे मी हे VS नवीन मूल्य VS0 तसेच वृध्दी म्हणून लिहित आहे R IS eVd0VdVt 1 आता मी फक्त डायोडसाठीच नव्हे तर सर्वसाधारण भाषेत देखील लिहितो तर हे सामान्यपणे VDचे फंक्शन असेल आणि हे VD0 चे फंक्शन असेल ऑपरेटिंग पॉईंट हे सामान्य समीकरण आहे आणि तिसर्या बाबतीत मी ऑपरेटिंग पॉईंट अधिक वाढ म्हणून दर्शवितो म्हणून माझ्याकडे fVD0 vD आहे ऑपरेटिंग पॉईंटचा टेलर सेरीजमध्ये मी विस्तार करतो हे ऑपरेटिंग पॉईंटचे महत्व आहे मी काही ऑपरेटिंग पॉईंट निवडतो जो मूळ केस आहे ज्यासाठी मी नॉनलिनियर सोल्यूशन अचूकपणे कॅल्क्युलेट करतो आणि त्या ऑपरेटिंग पॉईंटच्या नवीन केस मी टेलर सेरीजमध्ये विस्तृत करतो आणि मला काय मिळेल ऑपरेटिंग पॉईंट फंक्शन मिळेल आणि ऑपरेटिंग पॉईंटवर मोजले जाणारे पहिले डेरिव्हेटिव्ह व हायर ऑर्डरच्या टर्म मी त्यांचा समावेश करणार नाही कारण मी याकडे दुर्लक्ष करणार आहे आता याचा अर्थ काय आहे आपण हे आधीपासूनच ग्राफिकल सोल्यूशनमध्ये पाहिले आहे तर असे म्हणूया की हा ऑपरेटिंग पॉईंट VD0 आहे तर पहिल्या टर्ममध्ये f या भागाशिवाय काही नाही हा f आहे आणि दुसर्या टर्मचा अर्थ म्हणजे VD वर अवलंबून असणे किंवा VD0 वरील वाढ म्हणजे या सरळ रेषाशी जुळणारी ही पदरेषा या सरळ रेषेशी संबंधित आहे आणि मग आपण हायर ऑर्डर टर्म जोडू शकता पुढची एक पेराबोलिक असेल आणि पुढची एक घन असेल वगैरे आणि जर आपण हे सर्व जोडले तर आपल्याला अचूक नॉनलिनियरेटी मिळेल परंतु आपण येथे थांबून सरळ रेष वापरू म्हणून मी आधी जे काही बोललो त्याप्रमाणे आपण ऑपरेटिंग पॉईंटपासून खूप दूर जात नसल्यास आपण सरळ रेषेचा अंदाज वापरू शकता आणि सरळ रेषा ही ऑपरेटिंग पॉईंटवरील वक्र रेष आहे मी ऑपरेटिंग पॉईंटच्या वरील टेलर सेरीजमध्ये नॉनलिनियरेटीचा विस्तार करतो आणि हायर ऑर्डरच्या सर्व टर्मकडे दुर्लक्ष करतो जे दुसरे ऑर्डर आणि दुसर्या ऑर्डरच्या टर्मपेक्षा जास्त आहे टेलर सेरीजचा विस्तार हा पुढीलप्रमाणे आहे f म्हणजे f अधिक वाढ असेल f f f2 2 अर्थातच प्रत्येक गोष्टीची कॅल्क्युलेशन f आणि अशाच प्रकारे केली जाते आता आपण पाहू शकता की या हायर ऑर्डरच्या टर्म पहिल्यापेक्षा तुलनेत VD च्या कमी होणार्या किंमतीसह अधिक वेगाने कमी होतात तर आपण नेहमीच लोअर केस vd चे पुरेसे लहान मूल्य शोधू शकता जिथे या टर्म नगण्य असतात जोपर्यंत आपल्याकडे कंटिन्यू फंक्शन असेल तोपर्यंत हे अंदाजे मूल्य नेहमीच वैध असते आपल्याला फक्त VD ची श्रेणी मर्यादित करणे आवश्यक आहे ज्यावर ते वैध आहे हेच सर्वकाही आहे आता जर मी याकडे दुर्लक्ष केले तर याचा अर्थ काय आहे माझ्याकडे फक्त f हे उरले आणि फर्स्ट ऑर्डर लोअर केस vd किंवा वाढीव vd तर मी असे करतो की मी या प्रकरणातून ऑपरेटिंग पॉईंट वजा करतो म्हणजे हे समीकरण आणि ते समीकरण घेऊन त्यांची वजाबाकी करतो ऑपरेटिंग पॉईंट टाइम VD वर गणित केल्या गेलेल्या f प्राइमच्या बरोबरीने R आपल्याला मिळेल याची पडताळणी मी काय करू आता याचे महत्त्व काय आहे हे वेतन वाढीमध्ये रेषीय आहे येथे ऑपरेटिंग पॉईंटवर अवलंबून असलेला कॉन्स्टंट आहे परंतु आतापर्यंत हे समीकरण फक्त कॉन्स्टंट आहे VD हे व्हेरिएबल आहे आणि हे समीकरण VD मध्ये लिनियर आहे तर याचा अर्थ असा आहे की नॉनलिनियर समीकरणापेक्षा सिंपलिफिकेशन करणे सोपे आहे VS च्या बदललेल्या मूल्यासाठी आपल्याला नॉनलिनियर समीकरण पुन्हा पुन्हा सोडवावे लागेल आता आम्ही ते करत नाही एक लिनियर समीकरण वापरुन अंदाजे उत्तर शोधू आता ते एक सिंपलिफिकेशन आहे तसेच लिनियर समीकरणे हाताळण्यासाठी बर्याच छान तंत्र आहेत आणि वाढीच्या प्रमाणात संबंधित सर्व गोष्टी आपण वापरु शकतो तर हे मोठे सिंपलिफिकेशन आहे म्हणून आपण पहिल्यांदा ऑपरेटिंग पॉईंटसाठी नॉनलिनियर समीकरण सोडवून अचूक उत्तर शोधतो आणि आपण हे अंकीय किंवा आलेखानुसार करतो नंतर ते हाताने कसे करावे ते पाहू नंतर इनपुटच्या इतर कोणत्याही मूल्यासाठी एकापेक्षा जास्त इनपुट असू शकतात ज्याने काही फरक पडत नाही आपण सर्किटमधील प्रत्येक कॉन्टिटी दोन्ही इनपुट आणि अंतर्गत व्हेरिएबल्स मूळ ऑपरेटींग पॉईंट्स आणि वाढ म्हणून दर्शवितो आणि मग आपणास असे आढळेल की आपण जेथे टेलर सेरीजमध्ये ऑपरेटिंग पॉईंटबद्दल विस्तार करू शकता आणि हायर व सेकंड ऑर्डरच्या टर्मकडे दुर्लक्ष करू शकता जेणेकरून आपल्यास वाढ संबंधित लिनियर समीकरण मिळेल म्हणून आता आपण बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट्स किंवा नॉनलिनियर सर्किटचे विश्लेषण करण्यासाठी काही कोर्स मध्ये शिकलेल्या गोष्टींचा उपयोग करू शकता